तर आम्हाला माहित आहे की फॉल्ट सिम्युलेशनवरील चर्चेपासून फॉल्ट सिमुलेशन खूप आहे दरम्यान विविध टप्प्यात वापरले जाणारे महत्वाचे साधन आपण चाचणी प्रवाह म्हणू शकता मध्ये वापरली जाते चाचणी पिढी संयोग चाचणी प्रवाह चक्र दरम्यान तो नंतर खूप वापरला जाऊ शकतो तर हे त्या साधनासारखे आहे जे चाचणी व्हेक्टरच्या गुणवत्तेचे विश्लेषण किंवा विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते आणि विश्लेषणाच्या निकालावर अवलंबून आपण काही उपचारात्मक कृती करू शकता तर ते पाहू सिमुलेशन काय आहे तर फॉल्ट सिम्युलेटरचे इनपुट नक्कीच आहे नेटलिस्टच्या रूपात दिलेला सर्किट सेट चाचणी व्हेक्टर आणि फॉल्टचा सेट याला फाल्ट लिस्ट म्हणतात तर सिम्युलेटर फॉल्ट मोजणे काय या फॉल्ट सूचीतून आढळणारे दोष काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करतो या चाचणी वेक्टरद्वारे तर टी मध्ये आढळू शकणार्या एफ मधील दोषांची टक्केवारी त्यामुळे त्यास जोडा आम्हाला अद्याप काही ज्ञात माहिती देखील देऊ शकते की अद्याप शोधलेले दोष काय आहेत अद्याप नसलेले दोष रेखाचित्रानुसार म्हणून आम्ही हे असेच दर्शवितो आमच्याकडे फॉल्ट सिम्युलेटर आहे म्हणून एक आम्ही सर्किट नेटलिस्ट देतो दुसर्या इनपुट म्हणून आम्ही सर्व दोषांचा सेट चांगल्या प्रकारे देतो जे काही चुकून कोसळल्यानंतर दोषांचा मूळ संच असू शकतो आणि तिसरे म्हणजे आपल्याकडे चाचणी वेक्टर सेट आहे तर आपल्याला आऊटपुटवर जे मिळेल ते हे दोषातील काही प्रकारचे आकडेवारी आहे जे कव्हरेज दोष आढळले आणि कोणते दोष नाही जे प्राप्त होत नाहीत आणि याप्रमाणे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे आम्ही विविध हेतूंसाठी फॉल्ट सिम्युलेशन साधन वापरू शकतो म्हणून मी येथे दर्शविले आहे काही चाचणी ग्रेडिंग चाचणी वेक्टरच्या दिलेल्या संचाच्या गुणवत्तेच्या निर्धारेशी संबंधित आहेत समजा काही चाचणी वेक्टर तयार करण्याचे वैकल्पिक मार्ग आहेत मी 2 पर्यायी पद्धती वापरतो समान सर्किटसाठी चाचणी वेक्टर तयार करा चला टी 1 आणि टी 2 म्हणा आता मला तुलना करायची आहे कोणते चांगले आहे की नाही यावर प्रवेश करा सहसा मी या हेतूंसाठी फॉल्ट सिम्युलेटर वापरतो मी चालवतो माझा सर्किट आणि या सेट टी 1 सह दोषांची यादी मी पुन्हा टी 2 सह धावते आणि मी दोषांची तुलना कव्हरेज करतो मी अधिक चांगले आहे काय ते पाहू दुसरा वापर चाचणी निर्मिती प्रक्रियेमध्ये आहे येथे आम्ही एक दोष शोधण्यासाठी एक चाचणी वेक्टर तिची निर्मिती करतो आता येथे फॉल्ट सिम्युलेशन वापरलेले आहे म्हणून आपण नवीन चाचणी वेक्टर तिची निर्मिती करीत आहोत इतर सर्व दोष देखील काय मिळत आहेत हे शोधण्यासाठी आम्ही त्वरित फॉल्ट सिम्युलेशन करतो या समान चाचणी वेक्टरद्वारे आढळले आता हे पहा की आपण येथे का आहात त्याबद्दल आपल्याला थोडी माहिती असेल चाचणी पिढीसह फॉल्ट सिम्युलेशन वापरुन मला पुन्हा ही चाचणी पिढी येऊ शकते आता गोष्ट अशी आहे की चाचणीच्या तुलनेत फॉल्ट सिम्युलेशनची जटिलता कमी होते चाचणी पिढीला फॉल्ट सिम्युलेशनच्या तुलनेत जास्त वेळ लागतो तर आम्हाला हवे आहे आम्हाला चाचणी पिढी अल्गोरिदम किंवा साधन चालविण्यासाठी किती वेळा आवश्यक आहे ते कमी करा समजा मी 100 फॉल्ट्स आहेत मी या चाचणी निर्मितीसाठी चाचणी निर्मिती साधन 100 वेळा चालवावे फॉल्ट्स किंवा मी पहिल्या फॉल्टची चाचणी तयार केली तेव्हा मला माहित असलेल्या फॉल्ट सिम्युलेशन त्वरित चालविते हे बरेच वेगवान आहे आणि फॉल्ट सिम्युलेटर मला सांगते की ही चाचणी वेक्टर 5 इतर दोष शोधतो म्हणून मी ते 5 फॉल्ट यादीतून काढा तर माझी 100 चुकांची प्रारंभिक यादी प्रक्रियेदरम्यान आणि एकूणच वेळेनुसार कमी होते खूपच कमी होते फॉल्ट निदान कधीकधी आम्ही दोषांचे स्थान ओळखण्याचा प्रयत्न करतो सिम्युलेशनद्वारे दोषांचे अनुकरण करून आणि अर्थातच चाचणी परीक्षेसाठी म्हणजे डिझाइनमध्ये पोहोचतो जिथे आम्ही काही बिंदू ओळखू शकतो जेथे काही अतिरिक्त नियंत्रणीयता आणि परीक्षेची क्षमता सुधारण्यासाठी निरीक्षणाची यंत्रणा दिली जाऊ शकते ज्याद्वारे हे पुन्हा केले जाऊ शकते आता आपण सदोषांचे अनुकरण कसे करावे ते पाहू आम्ही भोळे दृष्टिकोन प्रारंभ करतो येथे आपण म्हणत आहोत की आपण वारंवार एक साधा लॉजिक सिम्युलेशन टूल वापरत आहोत लॉजिक सिम्युलेशन म्हणजे काय साधन लॉजिक सिम्युलेशन टूल सॉफ्टवेयर आहे जे सर्किट नेटलिस्टला इनपुट म्हणून घेते आणि आमचे चाचणी वेक्टर आऊटपुट म्हणून ते लाइनमधील लॉजिक व्हॅल्यूजची गणना करेल तर दोषांच्या बाबतीत त्याचा संबंध नाही फक्त लॉजिक व्हॅल्यूज म्हणूनच याला लॉजिक सिम्युलेशन म्हणतात तर समजा माझ्याकडे एक फॉल्ट यादी आहे मी एफ 1 एफ 2 ते एफएम पर्यंतची एम संख्या आहे आम्ही सर्किटच्या फॉल्ट फ्री आवृत्तीचे नक्कल करतो त्याला कॅपिटल एन आणि सदोष म्हणतो या दोषांच्या उपस्थितीत आवृत्ती दिलेल्या सेटच्या संदर्भात आपण त्यांना एन 1 एन 2 वर एनएम कॉल करूया चाचणी वेक्टर चे असे म्हणू या की तेथे एन टेस्ट वेक्टर आहेत तर कोणत्याही दोष नसल्यास कोणत्याही चाचणी व्हेक्टरसाठी आउटपुट मध्ये एक जुळत नाही तो दोष आढळला असल्याचे सूचित करेल तर तरीही आपण येथे आपण जे करीत आहात ते येथे पासून आम्ही एका वेळी दोष मध्ये सर्किट घालत आहोत नंतर आम्ही खरे मूल्य लॉजिक सिम्युलेशन करत होतो तर मला म्हणायचे म्हणजे काहीतरी असे आहे समजा माझ्याकडे असे एक साधे सर्किट आहे आता मला लाइन वर 0 फॉल्ट वर अडकलेले परिचय देऊ इच्छित आहे मी काय करू मी एक लहान सर्किट बदल करतो मी येथे स्थिर लॉजिक मूल्य लागू करतो आणि नंतर मी नक्कल करा हे माझे सर्किट बदल आहे तर ही ओळ काही चालणार नाही आणि मी येथे अर्ज करीत आहे 0 वर अडकलेल्या परिणामाची नक्कल करण्यासाठी स्थिर 0 असे केल्यावर मी सामान्य ट्रू व्हॅल्यू सिम्युलेशन वापरू शकतो मी लॉजिक व्हॅल्यू लागू करतो आणि पाहतो माझ्या आउटपुटची मूल्ये काय बरोबर आहेत तर प्रत्येक चाचणी व्हेक्टरसाठी मला एम फॉल्टचे नक्कल करावे लागेल आणि फॉल्ट फ्री आवृत्तीसाठी एक वेळ आणि तेथे एन चाचणी वेक्टर आहेत तर एम प्लस ने गुणा 1 लॉजिक सिम्युलेशन अल्गोरिदमच्या इतक्या धावा तर ते m च्या गुणाकार n च्या क्रमाने आहे चाचणी व्हेक्टरची संख्या खूप मोठी आहे की दोष संख्या गुणाकार आता विविध फॉल्ट सिम्युलेशन अल्गोरिदमचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाऊ शकते प्रथम एक द्या आपण आत्ताच भोळेपणाचा दृष्टीकोन पाहिला आहे बाकीचे एक प्रकारचे वेगवान आहेत आवृत्त्या तर ते कसे कार्य करतात ते आपण पाहू म्हणूनच आपण यापूर्वी पाहिलेले सीरियल फॉल्ट सिम्युलेशन म्हणजे भोळेपणाचा दृष्टीकोन म्हणून आपण पाहिले आहे यासाठी की लॉजिक सिम्युलेशन अल्गोरिदमच्या इतक्या धावा आवश्यक आहेत जिथे परीक्षेची संख्या एन वेक्टर आहे आणि M दोषांची संख्या आहे तर ते सदोष सर्किटची संख्या आणि एक सदोष असतील आणि एक फॉल्ट फ्री सर्किट प्रत्येक परीक्षेसाठी आम्हाला अनेक वेक्टर आवृत्त्या पार पाडाव्या लागतात मूलभूत पायांचा सारांश याप्रमाणे करता येतो सर्वप्रथम आपण फॉल्ट फ्री सर्किटचे नक्कल करतो वेक्टरची चाचणी घ्या आणि त्यातील प्रतिक्रियाही फाईलमध्ये सेव्ह करा त्यानंतर एका वेळी आम्ही एक दोष लावतो तेव्हा आपण सुधारित करतो मला पाहिजे त्या मार्गाने सर्किट नेटलिस्ट मी तुम्हाला दर्शविले आहे की आम्ही आपल्यात काही बदल सर्किट नेटलिस्ट करु शकतो जेणेकरून फॉल्टचा प्रभाव समाविष्ट करण्यासाठी आपण हे सुधारित नक्कल करा प्रत्येक वेक्टरसाठी नेटलिस्ट आणि आपण जतन केलेल्या प्रतिक्रियेची तुलना तुम्ही करता दोष आढळला आहे की नाही ते तपासा तर आपण चूक होत असल्याचे पहाल्यास आढळल्यास आपण नोंदवू शकता की दोष आढळला आहे आणि आपण सिम्युलेशन निलंबित करू शकता उर्वरित वेक्टर कारण आपल्याला माहित आहे की ते आधीच सापडले आहे आपल्याला उर्वरित वेक्टर अनुकरण करण्याची आवश्यकता नाही तर प्रत्यक्षात एकूण वेळ एन पेक्षा कमी अधिक 1 मध्ये जाईल ही जास्तीत जास्त आहे म्हणून लवकरच आपल्याला आढळले की एखादा दोष सापडला आहे आपल्याला उर्वरित वेक्टरना अनुकरण करण्याची आवश्यकता नाही पुढील फॉल्टकडे जा तर हा फायदा खूप सोपा आहे दुसरे म्हणजे यासाठी आपल्याला विशेष सॉफ्टवेअरची आवश्यकता नाही लॉजिक सिम्युलेशन साधन पुरेसे आहे कमतरता ही आहे की वेळची जटिलता एमच्या क्रमाने असते मध्ये जे खूपच उच्च आहे आणि आपण इव्हेंट चालित मोडमध्ये देखील वापरू शकत नाही आम्ही इव्हेंट चालित मोड आपण आठवतो ही नक्कल करण्याची एक पद्धत आहे जिथे मी अनुकरण करत नाही संपूर्ण सर्किट्समध्ये मी जेथे काही बदल घेत आहेत त्या सर्किटच्या त्या भागाचे मी जागा अनुकरण करतो तर अनावश्यक मी संपूर्ण गोष्टीचे अनुकरण करणार नाही परंतु अनुक्रमे ही पद्धत दुर्दैवाने इव्हेंट चालित मोडमध्ये वापरला जाऊ शकत नाही तर आता आपण यासह सुधारणा घेऊ पहिल्या पद्धतीस पॅरलल फॉल्ट सिम्युलेशन म्हणतात तर येथे मुख्य प्रेरणा आहे एका शब्दाच्या मोजणीत एकाधिक बिट्स असतात सामान्यत 32 किंवा 64 काही आधुनिक मशीन मध्ये तर आम्ही डेटाच्या बहु प्रतिनिधित्वाचा फायदा घेतो आणि आम्हाला हे देखील माहित आहे की आमच्याकडे आहे आणि किंवा या प्रकारचे लॉजिकल ऑपरेशन जे सुलभतेमध्ये असताना देखील निर्देशात उपलब्ध आहेत अगदी सी सारख्या भाषेतदेखील आपल्याकडे तार्किक आणि एम्परसँड लॉजिकल किंवा बार आहे किंवा नाही या प्रकारच्या ऑपरेशन्स जी आपण संपूर्ण शब्दावर कार्य करू शकता जसे सी मध्ये म्हणायचे असल्यास a b आणि c च्या बरोबरीने समजू तर b आपल्याला 32 बिट शब्द c म्हणजे 32 बिट शब्द म्हणजे काय हे हळूवारपणे केले जाते आणि आपल्याला A मिळते हा ए आहे आता गोष्ट अशी आहे की एकाच सूचनेमध्ये आपण खरोखर 32 आणि चालवित आहात ऑपरेशन्स तेथे b२ बिट्स आहेत आणि हे प्रत्येक b२ बिटसाठी थोडी शहाणा आहे तर येथे एक समांतरता गुंतलेली आहे या पद्धतीत हे शोषण केले जाते मग आम्ही काय करू येथे सिम्युलेशनचे प्रत्येक पास आम्ही फॉल्ट फ्री सर्किट्स तसेच डब्ल्यू वजा 1 चे अनुकरण सदोष आवृत्ती करतो मी माझ्या उदाहरणासह स्पष्ट करेल मी काय म्हणतो ते माझे आहे कॉम्प्यूटर शब्द माझ्याकडे डब्ल्यू बिट्स आहेत मी त्यातला एक राखीव ठेवला आहे तर फॉल्ट फ्री साठी पहिले बोलू सर्किट आणि उर्वरित डब्ल्यू वजा 1 बिट मध्ये मी सदोष वर्तनाचे दोषांपैकी एकाची उपस्थिती प्रतिनिधित्व करतो तर एका वेळी मी डब्ल्यू वजा 1 चुकांसाठी वर्तनाचे प्रतिनिधित्व करू शकतो तर जर तेथे आणखी संख्या असेल चुकांपैकी मला हे बर्याच वेळा पुन्हा सांगावे लागेल तर एकूण 1 असल्यास आपण 1 पासमध्ये हे करू क्यू फॉल्ट्स च्या कोणत्याही एका पासवर मी डब्ल्यू मायनस १ फॉल्ट्सचे अनुकरण करू शकतो म्हणून मला क्यू विभाजन आवश्यक आहे इतक्या उत्तीर्णांपैकी डब्ल्यू वजा 1 मर्यादा आणि येथे मी या डब्ल्यू उणे 1 बिट्स मध्ये कुठे म्हटले आहे बिटमध्ये हार्ड कोडिंग करणे म्हणूनच आपण फॉल्ट ड्रॉपिंग वापरू शकत नाही हे आपण करू शकत नाही अशाप्रकारे एखादा दोष दूर करा तर येथे आपल्याला सर्व दोषांचे अनुकरण करावे लागेल चला उदाहरणाच्या मदतीने पाहूया परंतु आपण दोष कसे घालतो ते पाहू बरेच आहेत प्रस्तावित केलेल्या पद्धती म्हणून येथे आम्ही यापैकी एक पद्धती स्पष्ट करतो तर आम्ही विशिष्ट गेटसह स्पष्ट करा समजा माझ्या सर्किटमध्ये माझ्याकडे एक गेट आहे ज्याची आउटपुट लाइन मी त्याला कॉल करते एक सीएल येथे आपण काय म्हणत आहात ते असे आहे की आम्ही प्रत्येक रेषेसह 2 वेक्टर MZ आणि MO यांना जोडतो दोषांचा प्रभाव आणि आपण लक्षात ठेवलेल्या फक्त एक गोष्ट समाविष्ट करण्यासाठी वापरले जातात म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा वेक्टरबद्दल समजू माझ्याकडे असे वेक्टर आहे तर या वेक्टरचा काही विशिष्ट भाग येईल फॉल्ट फायचा प्रभाव दर्शवा तर फाल्ट फाई उद्भवते त्या ओळीवरील मूल्य तर्कशास्त्र मूल्य काय असेल त्याचप्रमाणे इतर बिट्स हे लक्षात ठेवून इतर काही दोष लक्षात येतील तर आपण हे कसे ते सांगत आहोत बिट्स नियुक्त केले आहेत तर आपण असे म्हणत आहोत की हा नियम असा आहे की समजा हे असे आहे एन्ड गेट म्हणून माझ्याकडे माझ्या 2 इनपुट लाइनशी संबंधित वेक्टर आहेत मी प्रथम एन्ड पी चे गणना करतो त्या 2 वेक्टर त्यास झेड म्हणू झेड क्लास येथे मोजलेले लॉजिक व्हॅल्यू दर्शवू आता मी झेडची गणना केल्यानंतर मी बीटस मध्ये समाविष्ट करण्यासाठी बिटमध्ये दुरुस्ती किंवा येथे दोषांचा प्रभाव बदल करतो मी काय करू मी आणि झेड एमझेडसह नंतर किंवा MO सह आणि हे माझे सुधारित लॉजिक एक्सप्रेशन आहे किंवा आउटपुटमधील शब्द l हे एमझेड आणि MO बिट्स कसे आहेत ते पाहू हे स्पष्ट केले आहे तर आम्ही इथ बिटबद्दल बोलत आहोत तर i हे सूचित करते फॉल्ट फायशी परस्पर अनुकरण मूल्य तर जर ती फॉल्ट फ्री आवृत्ती असेल म्हणजे मी आहे पहिल्या बिटबद्दल बोलणे नंतर मी MZ टू 1 M0 मध्ये थोडेसे सांगितले काय होते ते पाहूया तर जर मी आणि 1 सह काहीतरी असलो तर जर मी 0 किंवा 0 असल्यास ते सारखेच राहिले म्हणून मी कोणतेही बदल करु नका झेड झेड राहील हे फॉल्ट फ्री आवृत्तीसाठी आहे त्याचप्रमाणे दोष असेल तर या गेटवर अन्यत्र नाही जिथे चुकून क्लॉर येथे नसलेले आढळते नंतर मी देखील करत नाही कोणताही बदल एमझेड 1 आहेM0 0 आहे म्हणून येथे आम्ही केवळ बदल करत आहोत जेव्हा एकतर 0 वर अडकला असेल किंवा क्लायंटवर 1 फॉल्टमध्ये अडकला असेल तर जर सीएल वर 0 फॉल्टमध्ये अडकले असेल तर आम्ही संबंधित बिट्स एमझेड M0 दोन्ही 0 0 बनवितो का तर मी हे झेड एम्परसँड 0 करते ते 0 किंवा 0 होते ते 0 होते म्हणून जबरदस्तीने मी हे बिट 0 बनवित आहे उजवीकडे ० ० वर अडकलेले सिम्युलेट करण्यासाठी त्याच प्रमाणे १ ला अडकले गेलेले सिमुलेशन करण्यासाठी मी दोन्हीला १ बनवितो सीएल म्हणजेच एमझेड 1 1 म्हणजे येथे हा एमझेड 0 देखील असू शकतो 0 0 किंवा 1 1 फरक पडत नाही तर समजा हे 1 आहे तर मी आणि झेड 1 सह ते झेड आयआर किंवा 1 होईल तर हे सक्तीने केले आहे दुसरे OR सह 1 हे 1 आहे म्हणून मी 1 वर अडकलेले नक्कल करीत आहे तर जर हे आयथ बिट असेल तर या विशिष्ट ओळीवरील 0 किंवा 1 फॉल्टच्या अडकलेल्याशी संबंधित तर केवळ आपण बदलू यासारखे संबंधित बिट्स अन्यथा आम्ही 1 ते 0 आणि 1 0 म्हणून बिट्स सांगितले चला एक घेऊ उदाहरण समजा आपल्याकडे गेट्स आणि गेट नॉर गेट आणि यांचा समावेश आहे एक ओआर गेट समजा केवळ माझ्या फायद्यासाठी जर माझ्या शब्दाचा आकार 5 असेल तर प्रथम थोडा दोष मुक्त दर्शवेल पुढील 4 हे दोष दाखवा समजा आपल्याला हे fa दोष सिमुलेटेड करायचे आहेत c ० ला चिकटलेले आहे f ० वर चिकटलेले आहे ई 0 वर चिकटून ई 0 वर अडकले तर सर्किटमध्ये बर्याच ओळी आहेत अबेडेफ आणि जी या मध्ये टेबल आम्ही संबंधित एमझेड आणि मो मूल्य दर्शवित आहोत जे आम्ही सुरुवातीस निश्चित करतो नक्कल च्या ओळ अवर काही दोष नसल्याचे पहा तर सर्व काही ते पहाण्यासाठी आपण पहा 1 0 1 0 1 0 किंवा 1 0 1 0 1 0 तर MZ सर्व 1 आहे M0 सर्व 0 आहे त्याचप्रमाणे बी या यादीमध्ये कोणताही दोष नाही तर बी देखील 1 0 1 0 सारखे आहे सर्व 1 सर्व 0 परंतु जेव्हा आपण सी वर या आपण पहाल की दुसरा बिट फॉल्ट सी चे 0 चे अनुकरण करतो 0 तर आपण त्या साठी पहा दुसरे म्हणजे आपण ते 0 आणि 0 केले आहे परंतु उर्वरित 1 0 1 0 1 0 1 0 d पुन्हा दोष नाही तर डी सर्व 1 0 आहे ई इन ई दोन्ही दोष आहेत शेवटचे 2 बिट हे 0 वर अडकले आहेत हे 1 वर अडकले आहे तर तुम्ही शेवटच्या परंतु या साठी थोडासा बघा पण 0 ला चिकटवून 0 आणि 0 ला चिकटवले आणि शेवटचे 1 आणि 1 ते 1 वर अडकलेले सिम्युलेट करा चला 1 0 1 0 1 0 सुरू करू F मध्ये मध्यम बिट 1 वर अडकलेला आहे म्हणून आपणास दिसेल की मध्यम बिट 1 आणि 1 आहे जी दोष नाही सर्व 1 0 बरोबर तर आम्ही या वेक्टरना प्राथमिकता निश्चित करतो तर समजा आपल्याला 1 बी 1 चे अनुकरण करायचे आहे तर आम्ही सुरुवात करतो वेक्टर जेथे सर्व प्रकरणांसाठी 1 आहे सर्व प्रकरणांमध्ये बी देखील 1 आहे तर फॉल्ट फ्रीसाठी ते 1 सर्किट आहे सदोष सर्किट्ससाठीही आम्ही समान इनपुट वापरत आहोत अ 1 आहे सर्व 1 बी सर्व 1 आहे आता आपण हळूहळू सी साठी नक्कल चालवित आहात हे एक फॅनआउट कनेक्शन आहे यासाठी डी आपण काय करता हे येथे आणि येथून सुरु होईल आपल्याला फक्त समीकरण आणि एमझेड किंवा M0 आठवते बरोबर तर हे 1 1 जे येत आहे आणि एमझेड सर्व 1 समान किंवा M0 सर्व 0 समान जेणेकरून ते होत नाही ते सर्व बदल राहते चला सी वर जाऊ या ही एक फॅनआउट शाखा आहे जी समान 1 1 1 1 1 येथे झेड झेड आणि ही असेल तर हे बिट 0 किंवा हे होते म्हणून हे दुसरे बिट 0 होते आता जेव्हा आपण घेता आणि आपण असे करता या 2 वेक्टरपैकी थोड्या वेळाने 1 1 1 1 1 आणि 1 0 1 11 तर ते 1 0 1 1 1 होते जे झेड आहे तर आपण ई बरोबर दुरुस्त करा आणि यासह हे बिट देखील 0 होईल किंवा त्या त्यासह 1 होते आधीपासूनच 1 आहे तर आता 1 0 1 0 1 0 1 होईल त्याचप्रमाणे नाही गेट आहे 1 1 1 1 1 0 0 0 0 0 0 होते नंतर फॉल्टचा प्रभाव इंजेक्ट करा आणि यासह किंवा यासह हे मध्यम बीट 1 होईल मध्यम बिट शेवटी 1 होईल किंवा हे आणि G मध्ये हा किंवा कोणताही दोष नाही हे हे होते तर प्रक्रियेमध्ये जेव्हा आपल्याला शेवटी शब्द मिळेल आपले फॉल्ट फ्री आउटपुट 1 असल्याचे आउटपुट आपल्याला दिसेल की आपण 0 बिट्स कोठे पाहता ते पहा येथे 2 शून्य आहेत याचा अर्थ 0 0 वर चिकटलेल्या c शी संबंधित आहे हे 0 स्टडीशी संबंधित आहे ० वर म्हणजेच ० व ० मध्ये अडकलेले दोन्ही सी या वेक्टरद्वारे आणि सर्व शोधून काढले आहेत हे 4 दोष आम्ही समांतर मध्ये या 1 पास मध्ये एकत्रित केले आहेत तर तुम्ही पाहता ते 32 बिट शब्द असल्यास तुम्ही 31 दोष एकत्रितपणे सांगू शकता हा एक आहे फायदा परंतु ओव्हरहेड म्हणजे आपल्याला हे एमझेड आणि M0 वापरावे लागेल आणि प्रत्येकाचे मूल्यांकन करावे लागेल गेट सामान्यत आपणास फक्त आणि फक्त एन्ड गेटसाठीच आवश्यक असते परंतु येथे देखील या दुरुस्तीसाठी आपल्याला अतिरिक्त अँड आणि अतिरिक्त ऑपरेशन आवश्यक आहे हे ओव्हरहेड आहे तर एमझेड आणि M0 वापरुन प्रत्येक ओळीवर 2 अतिरिक्त ऑपरेशन्स आहे तर ही पद्धत सीरियल फॉल्ट सिम्युलेशनपेक्षा स्पष्टपणे वेगवान आहे परंतु तोटा तो आहे केवळ संयुक्त सर्किट्सवर लागू आणि तो इव्हेंट चालित मोड वापरला जाऊ शकत नाही कारण आपण वेगवेगळ्या बिट्समध्ये भिन्न दोष इंजेक्शन देत आहात आपण त्यासारख्या घटना ओळखू शकत नाही मला हा भाग त्या भागाचे नाही तर सर्व दोषांचे अनुकरण करावे लागेल आता या समान पद्धती आपण थोडीशी सुधारित करू शकता तर तिसरा दृष्टीकोन प्राप्त करा पाहण्याचा प्रयत्न करा समांतर दोष सिम्युलेशनमध्ये आम्ही काय करीत होतो आम्ही बरेच जण अनुकरण करीत होतो एकाच वेळी एका चाचणी वेक्टरसह दोष तर बरेच दोष एकत्र कसे आणत होते सर्व ओळींमध्ये एमझेड M0 तर अडचण किंवा कमतरता काय होती आणि प्रत्येक लाइन संगणनादरम्यान आम्हाला एक अतिरिक्त आणि एक अतिरिक्त किंवा ऑपरेशन आवश्यक आहे नक्कल प्रक्रिया पण समजा आपण हे दुसर्या मार्गाने करतो तर दुसर्या मार्गाने काय केले जाते आम्ही एकाच वेळी एक फॉल्ट इंजेक्शन देतो एका वेळी एकाच फॉल्टचा अर्थ असा होतो की आम्ही आपल्याप्रमाणेच नेटलिस्टमध्ये बदल करू शकतो पूर्वी नमूद केलेले आणि आम्ही समांतर सिम्युलेशन करतो परंतु आता विविध बिट्स दर्शवेल भिन्न चाचणी वेक्टर भिन्न दोष नाही म्हणून आम्ही वेगवेगळ्या टेस्ट वेक्टर एकत्रितपणे नक्कल करीत आहोत तर फायदा काय आहे आता आम्ही त्या एमझेड आणि MZ चा नाश करीत आहोत आमच्याकडे एमझेड M0 नाही जेथे एकावेळी 1 फॉल्ट इंजेक्शन दिले जातात म्हणजेच आम्ही प्रत्यक्षात सर्किट्स नेटलिस्टमध्ये बदल करीत आहोत आम्ही बिट्स वेगवेगळ्या पॅक करत आहोत वेक्टर आणि आपण त्यांचे अनुकरण करीत आहात या तुलनेत हे वेगवान होईल आधीची पद्धत समांतर फॉल्ट सिम्युलेशन कारण आम्हाला संचयित करणे आणि प्रक्रिया करणे आवश्यक नसते एमझेड आणि M0 वेक्टर बरोबर समांतर मध्ये सदोष सर्किट च्या सदोष सेटचे नक्कल करण्याऐवजी येथे समांतर मध्ये चाचणी वेक्टर संच तर जर आम्ही फॉल्ट यादीमध्ये क्यू फॉल्टस असलो तर एका वेळी आपण अनुकरण 1 फॉल्ट आहात तर पूर्णपणे आपल्याला फॉल्ट फ्री सिम्युलेशनसाठी क्यू प्लस 1 1 आणि या क्यू साठी क्यू आवश्यक आहे दोष आणि प्रत्येक पासमध्ये आपण सर्व चाचणी वेक्टरसह नक्कल करीत आहात आपण कसे आहात यासारखे चाचणी व्हेक्टरसह नक्कल करून मी एक छोटे उदाहरण देत आहे समजा माझ्याकडे 4 बिट सर्किट आहेत इनपुट सर्किट्ससाठी T1 T2 T3 T4 समजू समजू की इनपुट एबीसीडी आहेत सर्किट इनपुट एबीसी डी आहेत समजा चाचणी व्हेक्टर खालीलप्रमाणे टी 1 0 1 0 1 आहे टी 2 म्हणजे 1 1 0 0 1 0 0 1 0 0 1 1 असे समजू तर आता आम्ही जेव्हा शब्द पॅक करा समजा या प्रकरणात आमच्याकडे बिट शब्द आहे प्रथम बिट टी 1 दर्शवेल दुसरा बिट टी 2 दर्शवेल थर्ड बिट टी 3 दर्शवेल 4 बिट टी 4 दर्शवेल तर तेथे असेल अ खोटे बोलण्यासाठी 1 शब्द खोट पडलेल्या बीसाठी 1 शब्द आणि याप्रमाणे तर ए च्या खोटे बोलण्यासाठी शब्द 0 1 1 0 असेल त्याचप्रमाणे लाइन बी साठी शब्द 1 1 0 0 असेल तर माझ्या सर्किटमध्ये जर माझे तेथे काही दृश्य असेल तर आपण असे म्हणूया आणि ड्रायव्हिंग करीत असलेले गेट ए आणि बी मी कोणत्याही सुधारात्मक चरणांशिवाय या 2 ची थेटपणे कारवाई करू शकतो फक्त थोडा करून बिट आणि ते 0 1 0 0 होते त्यामुळे आउटपुट वेक्टर 0 1 0 आणि 0 होईल हे तितके वेगवान होईल आपण पाहू शकता तर हे समांतर लॉजिक सिम्युलेशनपेक्षा स्पष्टपणे वेगवान आहे कारण दोष वगळता आमच्याकडे इतर कोणतेही भाग आहेत ज्यामध्ये आपण कोणतेही बदल केलेले नाही अशा प्रकारे आपण या शेवटपर्यंत विशिष्ट व्याख्यान आलात पुढील व्याख्यानात आम्ही काही बघत आहोत आपण खूप मनोरंजक आणि आपण हे करू शकता फॉल्ट सिम्युलेशनसाठी अधिक शक्तिशाली तंत्रे सांगा जिथे सर्व दोष एकत्रित केले जातात तेथे एक अतिशय चांगले परिभाषित तंत्र आहे जे आपण येथे सादर करीत आहोत जिथे दोष आहेत सर्व एकत्रितपणे हाताळले गेले आणि आणखी एक गोष्ट देखील सुनिश्चित केली की प्रक्रिया इव्हेंट होईल आम्ही करू सर्किटच्या भागांवर प्रक्रिया करू नका ज्यात कोणतेही बदल नाहीत जे प्रक्रिया करेल आणखी वेगवान तर आपण आपल्या पुढील व्याख्यानात चर्चा करणार आहोत